आता आपण आर एफ आय डी प्रोटोकॉल च्या दृष्टिकोनातून समजावून घेऊ आर एफ आय डी प्रोटोकॉल हा फार महत्वाचा आहे आणि तुम्हाला हा प्रोटोकॉल नीट समजून घ्यावाच लागेल जर तुम्ही आपण डेमॉन्स्ट्रेशन च्या दरम्यान चर्चा केलेले सेशन टारगेट पर्सिस्टंट टाईम आणि अजून बरेच काही पॅरामिटर लक्षात घेतले तर तुम्हाला प्रोटोकॉल पटकन समजायला मदत होईल आणि आर एफ आय डी डोमेन मध्ये सध्या प्रचलीत काय कठीण समस्या आहेत ते पण लक्षात येईल मला जाणवलेली कठीण समस्या थ्रुपुट संबंधित आहे आणि दुसरी समस्या लोकलायझेशन संबंधित आहे माझ्या मते या दोन कठीण समस्या आहे आणि आता आपण आर एफ आय डी प्रोटोकॉल समजून घेण्यावर थोडा अधिक वेळ खर्च करू यात ज्यामुळे आर एफ आय डी डोमेन मधील या दोन कठीण समस्यांचे निराकरण करण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल तेव्हा आता आपण या ट्रू पुट सोबत कशाप्रकारे सुरुवात करू शकतो ते पाहू आणि पुढे जाऊयात प्रथमतः जेव्हा आपण आर एफ आय डी बद्दल बोलत असतो तेव्हा आपण EPC जनरेशन 2 बद्दल विचार करत असतो खरेतर EPC जनरेशन 2 हा क्लास 1 प्रकारचा प्रोटोकॉल आहे मुळतः हा प्रोटोकॉल फ्रॅमेड स्लॉटेड अलोहा अडॅप्टस करतो यालाच FSA असे म्हणतात आणि हे बाइनरी ट्री स्प्लिटिंग अल्गोरिथम वापरतात तर हे कशासाठी वापरतात हे मिडीयम एक्सेस कंट्रोल लेअर वर होणारी टक्कर टाळण्यासाठी वापरतात पण हे का घडते तर जेव्हा बरेच टॅग एकाच स्लॉट मध्ये रिस्पोंड करतात तेव्हा ही समस्या येते तेव्हा जर दोन टॅग एकाच टाईम स्लॉट मध्ये रिस्पोंड करत असतील तर काय घडेल रीडर वर दोन डेटा सिग्नल्स एकत्र झाल्यामुळे हे असे घडते रीडर ला ते कसे डिकोड करायचे माहीत नसल्यामुळे रीडर दोन्ही टॅग कडून आलेला डेटा डिस्कार्ड करतो कारण तो रीडर त्या डेटा मधून काहीही मिळवू शकत नाही आणि त्यामुळे थ्रुपुट मध्ये लॉस होतो म्हणजेच मला इथे तुम्हाला असे सांगायचे आहे की जर तुमच्याकडे मोठ्या संख्येने टॅग असतील आणि तुम्हाला एका विशिष्ट टाईम मध्ये हे सर्व टॅग वाचण्याची विशेष कामगिरीची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असाल तर ती होत नाही तेव्हा ही पूर्ण सिस्टीम सर्व टॅग वाचण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करते हा प्रश्नच आहे कारण तुमचे टॅग कॉलाईड होत आहे आणि जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वेळेत वाचण्याचा प्रयत्न करीत आहात तेव्हा ते सर्व त्या वेळेमध्ये समाविष्ट होत नाहीत तुम्ही नेहमी एका विशिष्ट वेळेच्या संदर्भात म्हणत आहात तेव्हा हे का महत्वाचे आहे कारण आपण जर एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेलो तर तिथे कोट्यावधी वस्तू टॅग केलेल्या असतात आणि समजा जर मी तुम्हाला एका विशिष्ट वेळेत म्हणजेच अर्ध्या तासामध्ये त्या सर्व टॅग केलेल्या वस्तूंची यादी करायला सांगितली तर तेव्हा तुम्हाला खात्री असली पाहिजे की दिलेल्या टाईम मध्येच सर्व टॅग रीड झाले पाहिजेत आणि यासाठी तुमच्याकडे फार हाय परफॉर्मन्स असलेला अल्गोरिदम पाहिजे नाहीतर दिलेल्या वेळामध्ये टॅग कॉलाईड झाल्यामुळे तुमच्या थ्रुपुट मध्ये लॉस होईल आणि म्हणून आपल्याला हा प्रोटोकॉल कशाप्रकारे कार्य करतो ते समजून घेणे आवश्यक आहे तेव्हाच कॉलिजन कमी करून आणि त्यामुळे थ्रुपुट वाढवण्यासाठी काय शक्यता आहे ते पाहता येईल आणि म्हणून मी तुम्हाला हे एक छान पिक्चर दाखवतो यावरून तुम्हाला कळेल की सिस्टीम मध्ये थ्रुपुट कसे वाढवता येईल खर इथे तंत्रज्ञान सुधारणे एक आव्हानच आहे आणि इथे फार थोडे तंत्रज्ञान आहे आपण हे एकानंतर एक पाहूयात मी इथे पिक्चर काढतो आणि तुम्हाला हा प्रोटोकॉल कसे कार्य करतो ते सांगतो तेव्हा मी या प्रोटोकॉल चा पटकन सारांश सांगतो या पिक्चर मध्ये पहा इथे हे रीडर्स पहा आणि इथे हे टॅग पहा आता मुळतः रीडर सर्व ला क्वेरी कमांड पाठवत आहे आणि या क्वेरी कमांड मध्ये बरेच पॅरामिटर आहेत जसे की मिलर एन्कोडींग पॅरामिटर आहेत आणि ते मिलर एन्कोडींग पॅरामिटर 2 4 8 आहेत की fm 0 एनकोडिंग आहेत आणि तसेच जेव्हा एम्पलीट्यूड शिफ्ट किंइंग वापरतो तेव्हा कोणत्या फ्रिक्वेन्सी ला एम्पलीट्यूड शिफ्ट करायचे ते पण असते आणि म्हणून हे सर्व पॅरामीटर्स क्वेरी कमांड मध्ये पाठवण्यासाठी लागणारी फ्रिक्वेन्सी आवश्यक असते आता त्या उत्तरादाखल टॅग आधीच पॉवर अप झालेला आहे आणि या व्यतिरिक्त टॅग अजून काय करतो तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे K सुद्धा पाठविला जातो मुळतः ही फ्रेम साईज आहे ज्यामध्ये टॅग साठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात टाईम स्लॉट उपलब्ध असतात आणि हा 96 बीट चा आयडी सुद्धा आधी पाठवला जातो सुरवातीला 16 बीट चा रँडम नंबर पाठवला जातो ज्याला आपण RN16 असे म्हणतो इथे तुम्ही पाहू शकता की क्वेरी आल्यानंतर लगेचच RN16 हा पाठवला जातो आणि जर तिथे कॉलिजन नसतील तर रीडर टॅग कडून आलेले सर्व RN16 रँडम नंबर स्वीकारतो आणि रीडर डाउनलिंक डायरेक्शन वर उत्तरादाखल एक्नॉलेजमेंट पाठवतो त्या एक्नॉलेजमेंट च्या उत्तरादाखल टॅग स्वतःचा 96 बीट चा आयडी पाठवतो कारण त्या टॅग ला माहित असते की तिथे कॉलिजन झालेले नाही आणि म्हणूनच यशस्वी एक्नॉलेजमेंट आली आहे आणि नंतर ते पुन्हा रीडर कडे जाते व रीडर पुन्हा त्या उत्तरादाखल Q रिस्पॉन्स पाठवतो अशाप्रकारे आर एफ आय डी रीडर आणि टॅग मध्ये आर एफ आय डी प्रोटोकॉल चे कार्य असते सर्व टॅग रीड झाल्यानंतर रीडर पॉवर डाऊन करतो हे लिहायला फार सोपे आहे पण खरोखर सर्व टॅग खरोखर रीड झाले आहेत याची खात्री होणे फार अवघड आहे तेव्हा महत्त्वाचे काय आहे तर इथे आम्ही यादी फेरी प्रमाणे पॉवर डाऊन पिरेड मध्ये इन्व्हेंटरी सायकल प्रमाणे स्वतंत्र फ्रेम पाहतो तेव्हा इथे मी तुम्हाला एक पिक्चर काढून दाखवतो त्यामुळे मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला लवकर समजले इथे मी हे असे सरकल काढून दाखवतो मी इथून सुरुवात करत आहे आणि इथे येत आहे मी इथे दाखवलेले छोटे सर्कल इन्व्हेंटरी राऊंड दर्शवतात आणि हा इन्व्हेंटरी राऊंड चा पूर्ण सर्कल इन्व्हेंटरी सायकल दर्शवतो एकदा जर हे या एरो वर परत आले तर तिथे पॉवर डाऊन होते आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 या सर्व छोट्या सर्कल मधून पाहणे सोपे होईल आणि मी याला इन्व्हेंटरी राऊंड असे म्हणतो जर तिथे इन्व्हेंटरी सायकल मध्ये साठी पॉवर असेल आणि जर टॅग इथे RN16 पाठवण्यात यशस्वी झाला असेल तर त्याला एक्नॉलेजमेंट मिळते किंवा कॉलिजन झाल्यामुळे एक्नॉलेजमेंट मिळत नाही तेव्हा जर तो टॅग अयशस्वी झाला असेल तर तो इथे प्रयत्न करू शकतो म्हणून इथे या K स्पॅन मध्ये ही पूर्ण इन्व्हेंटरी सायकल होत आहे म्हणजेच ही पूर्ण इन्व्हेंटरी सायकल करण्यासाठी आपल्याकडे स्लॉट ची संख्या आहे म्हणून तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 मधून हे घेऊ शकतात तेव्हा प्रत्येक राऊंड च्या मध्ये स्वतंत्र सायकल असते तेव्हा इथून ते इथे पूर्ण पॉवर डाऊन असते पुन्हा इथेदेखील पॉवर डाऊन आहे आणि इथे सर्व ठिकाणी पॉवर आहे जर एका इन्व्हेंटरी राउंड मध्ये टॅग यशस्वी झाला नाही तर तो पुन्हा आणि पुन्हा प्रयत्न करत राहतो मुळतः या सर्कल ची साईज आपण फार छोटी सुद्धा करू शकतो तुम्ही हे सर्कल फार छोटे किंवा फार मोठे सुद्धा घेऊ शकतात म्हणजेच इथे आपण या K ची व्हॅल्यू ऍडजस्ट करू शकतो जर तुम्ही K ची व्हॅल्यू फार मोठी घेतली तर टॅग साठी ते उत्तम आहे कारण इथे टॅग ला बेस स्टेशन सोबत कम्युनिकेट करण्यासाठी संधी मिळते पण मात्र इथे विलंब लागतो म्हणजेच टॅग च्या मोठ्या व्हॅल्यू साठी विलंब वाढतो म्हणून तुम्हाला K ची व्हॅल्यू निवडावी लागते आणि खात्री करावी लागते की चांगले कव्हरेज तुम्हाला मिळत आहे K ची व्हॅल्यू निवडणे हे फार सोपे नाही आणि म्हणून यावर बरेच काम सुरू आहे जेणेकरून K ची व्हॅल्यू अशी निवडावी लागेल की कॉलिजन 0 च्या जवळ येतील म्हणजेच इन्व्हेंटरी सायकल च्या शेवटी सर्व टॅग त्यांच्या 96 बीट आयडी सोबत यशस्वी पणे रजिस्टर झाले आहेत पण आर एफ आय डी एरिया मध्ये जर आर एफ आय डी रीडर वर जर कॉलिजन झाले तर ते कसे रिकव्हर करायचे हे खरे आव्हान आहे आणि तेव्हा थ्रुपुट वाढवण्या मध्ये हेच खरे आव्हान आहे मी तुम्हाला एक छान पेपर सांगतो ज्यामध्ये या आव्हान विषयी सांगितले आहे त्या पेपर चे नाम मल्टी पॅकेट रिसेप्शन मेक स्कीम्स फोर आर एफ आय डी EPC जनरेशन 2 प्रोटोकॉल असे आहे आणि याचे लेखक डॅनीलो डी दोनो आणि इतरही आहेत हा पेपर 2012 मध्ये IEEE ने प्रकाशित केला होता या पेपर मध्ये खरेतर कॉलिजन पासून कसे रिकव्हर करायचे आणि थ्रुपुट कसे वाढवायचे हे सांगितले आहे खरेतर थ्रुपुट वाढवणे हे एक छान आव्हान आहे कारण आर एफ आय डी सिस्टीम साठी ही महत्त्वाची गरज आहे जर आर एफ आय डी रीडर दोन टॅग मधील कॉलिजन पासून कमीत कमी एका टॅग साठी रिकव्हर झाला तरी आपण सुधारणा झाली आहे असे म्हणू शकतो तेव्हा या पेपरमध्ये दोन नोड मधील कॉलिजन पासून रीडर कमीत कमी एका टॅग साठी कसा रिकव्हर होतो हे सांगितले आहे आणि नंतर जर तुम्ही इंट्रेस्टेड असाल तर आर एफ आय डी रीडर चे कमर्शियल सॉफ्टवेअर विकत न घेता ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर डिफाइन रेडिओ प्लॅटफॉर्म वर रन करून पहा त्या प्लॅटफॉर्म ला USRP असे म्हणतात या USRP प्लॅटफॉर्म वर तुम्ही रन करू शकतात कारण यामध्ये रँडमलि निवडलेल्या स्लॉट मध्ये टॅग रीड केले जातात इथे निवडलेला स्लॉट महत्त्वाचा आहे कारण इथे रँडम नंबर जनरेटर आहे आणि जर तो चांगला असेल तर तो चांगल्या प्रकारे कॉलिजन कमी करण्यास मदत करतो तेव्हा तिथे काही फार स्टॅंडर्ड अल्गोरिदम आहे त्याला लिनियर काँग्रेएंशियल जनरेटर LCG जो साधारण सीयूडो रँडम नंबर जनरेटर आहे आणि हा वापरता येऊ शकतो तेव्हा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि असा हा प्रोटोकॉल आहे तेव्हा आर एफ आय डी च्या एरिया मधले लोकलायझेशन च्या संबंधित समस्या हे दुसरे महत्वाचे आव्हान आहे तर तुम्ही आपण त्या दिवशी केलेले डेमॉन्स्ट्रेशन काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला असे दिसेल की आपल्याकडे दोन पॅरामीटर्स उपलब्ध आहेत एक म्हणजे RSSI म्हणजेच रिसीव्ह सिग्नल स्ट्रेंग्थ इंडिकेटर आणि दुसरी माहिती म्हणजे फेज हे उपलब्ध आहे हे दोन पॅरामिटर टॅग चे लोकलायझेशन प्रभावीपणे करण्यासाठी वापरता येतात आणि ते कसे पॅरामिटर वापरायचे यासंदर्भात तुम्हाला बरेच पेपर बघायला मिळतील फेज बेस्ड एप्रोच हा RSSI पेक्षा सुपिरियर आहे पण साध्या एप्लिकेशन्स मध्ये अंदाजे स्थान अनुमाना साठी RSSI हा सुद्धा चांगला पर्याय ठरतो आर एफ आय डी मध्ये ही एवढी महत्त्वाची समस्या का आहे त्यासाठी तुम्हाला आधी आर एफ आय डी साठीच्या केसेस समजून घ्याव्या लागतील जसे की ते लॉजिस्टिक्स साठी च्या कोठारांमध्ये मध्ये आर एफ आय डी वापरलेले असते तसेच फार्मासिटिकल कंपन्यां च्या कोठारांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधे ठेवलेली असतात आणि तुम्ही तिथे ठेवलेले औषधे ओळखण्यासाठी इंटरेस्टेड नाहीत पण तुम्हाला ते विशिष्ट औषध कुठे ठेवले आहे त्याची माहिती हवी आहे आणि आता ती माहिती तुम्हाला फक्त टॅग आयडी वाचून उपलब्ध होणार नाही इथे ही सिस्टीम तुम्हाला सांगेन कि कोठारा मध्ये टॅग उपलब्ध आहे म्हणजेच ते औषध सुद्धा उपलब्ध आहे पण ते तुम्हाला कधीही समोर आणुन दाखवणार नाही कारण तिथे अशी व्यवस्था नाही आणि म्हणून आर एफ आय डी आपण लोकलायझेशन साठी कसे वापरू शकतो आपण या आधीच आर एफ आय डी बद्दल छान गोष्ट सांगितले आहेत आणि ती म्हणजे पॉवर आता आपण पुन्हा थोडा रिकॅप पाहू आर एफ आय डी सेन्सर्स सोबत इंटरफेस करता येते आणि अशाप्रकारे आर एफ आयडी आपण लोकलायझेशन च्या हेतूसाठी वापरू शकतो तेव्हा इथे आर एफ आय डी पटकन रिड झाले पाहिजे आणि आता इथे मात्र कॉलिजन कमी करण्याचे आणि थ्रुपुट वाढवण्याचे आव्हान आहे तेव्हा तिथे असलेले बरेच हजारो टॅग वेळेत रिड केले जातील तेव्हा आपण आता आर एफ आय डी मध्ये लोकलायझेशन चे आव्हान समजून घेऊयात पण इथे आपण फक्त RSSI बेस्ड मेथड पाहणार आहोत त्यामुळे इथे तुम्हाला फक्त लोकलायझेशन संदर्भात कल्पना मिळेल पण लोकलायझेशन अल्गोरिदम चे डिटेल्स मिळणार नाही तेव्हा आपण फक्त RSSI वरच आपले लक्ष केंद्रित करूयात हे RSSI सर्व टाईप च्या रेडिओ मध्ये उपलब्ध असते BLE म्हणजेच ब्लूटुथ लो एनर्जी तुम्हाला RSSI वाय फाय देते आणि RSSI ची काही माहिती पाठवते आर एफ आयडी सेल्युलर नेटवर्क टेलिकॉम नेटवर्क देखील तुम्हाला पुन्हा RSSI देते आणि म्हणून तिथून आपल्याला RSSI बद्दल काही तरी मिळू शकते आणि यावरून अंदाजे तुम्हाला काही लोकलायझेशन करता येते का याचा प्रयत्न करा मी देखील तुम्हाला सांगतो की हे शक्य आहे तसेच जर लोकलायझेशन च्या हेतूसाठी आपण फेज या सुपिरियर पद्धतीचा उपयोग न करता RSSI वापरले आहे तर त्याच्या काय मर्यादा आहेत आता आपण हे एक साधे पिक्चर घेऊन सुरुवात करूयात इथे हा डॉट आणि हा डॉट असा आहे तसेच हे 1 2 3 ट्रान्समीटर आहेत असे समजू यात पण हे कोणाचे ट्रान्समीटर रिसिवर आहेत ते माहीत नाही पण आपल्याला त्यांचे स्थान माहीत आहे म्हणजेच इथे आपल्याला या तिघांचे निश्चित स्थान माहित आहे हे फार महत्वाचे आहे आता हा 4 चार नंबरचा नोड मोबाईल नोड आहे तेव्हा आता आपले ध्येय काय आहे तर आपल्याला या 4 नंबरच्या नोड चे द्विमितीय स्थान अंदाजे शोधायचे आहे इथे आपण फक्त द्विमितीय स्थानाबद्दल म्हणजेच X आणि Y बद्दल बोलत आहोत पण आपण हे त्रिमितीय म्हणजेच इथे Z सुद्धा घेऊ शकतो पण त्याबद्दल काळजी करू नका आपण फक्त या 4 नंबरच्या नोड चे द्विमितीय स्थान पाहणार आहोत आता हे अंदाजे स्थान शोधण्याची सुरुवात काय असेल तर हा 4 नंबरचा नोड पूर्वनिर्धारित पावर सोबत सिग्नल ट्रान्समिट करेल आणि लक्षात ठेवा हे1 2 3 हे ट्रान्समीटर तसेच रिसीवर देखील आहेत आणि म्हणून ते या 4 नंबरच्या नोड कडून सिग्नल रिसीव करतील आता आपण असे समजू यात की हे 1 2 3 सगळे ओमनी डायरेक्शनल अँटिना आहेत त्यामधील एका अँटिना चे स्थान आपण निश्चित करूयात आणि आता तुम्ही 4 नंबरच्या नोड मधले आणि या एका अँटिना मधील अंतर r हे अंदाजे पाहू शकतात हे सगळे लिंक बजेट इक्वेशन वरून येते इथे आपल्याला Pr ही रिसिव्ह पॉवर dBm मध्ये अशी मिळते

तेव्हा पुन्हा लोड 4 मध्ये Pt ही पूर्वनिर्धारित ट्रान्समिटेड पॉवर आहे आणि Pr ही रिसिव्ह सिग्नल स्ट्रेंग्थ आहे म्हणजेच निश्चित स्थानावर मिळालेली RSS आहे इथे f ही ट्रान्समिटेड सिग्नल ची फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी MHz मध्ये आहे तसेच n हा पाथ लॉस एक्सपोनंन्ट आहे प्रत्येक टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक सिस्टिम ला हा नंबर असतो खरेतर हे डिस्टन्स स्क्वेअर लो वर आधारित आहे n हा पाथ लॉस एक्सपोनंन्ट आहे आणि r हे मीटर मध्ये अंतर आहे आता तुम्ही हे खालील प्रकारे फार प्रभावीपणे वापरू शकतात इथे नोड 1 पासून नोड 4 पर्यंतचे अंतर RSS वापरूनअंदाजे r1 आहे असे म्हणू शकतात आणि म्हणून तुम्हाला एक असे RSS मिळेल नोड 1 पासूनच्या या एका मोजणीवरून असा निष्कर्ष निघतो की नोड 4 हा पेरिमीटर वर स्थित आहे हे तुम्हाला मान्य आहे का नोड 4 हा पेरिमीटर वर स्थित आहे आता आपण नोड 4 हा पेरिमीटर वर स्थित आहे असे सिद्ध करूयात आता इथे आपण फक्त निष्कर्ष काढला आहे की नोड 4 हा नोड 1 सेंटर असलेल्या आणि रेडियस r1 असलेल्या सर्कल च्या पेरिमीटर वर आहे हे मी अजून नीटपणे दाखवलेले नाही आपण तिथे सेंटर आहे असे दाखवू शकतो इथे तुम्ही सरळ सरळ युक्लिडियन डिस्टन्स एक्सप्रेशन वापरू शकतात आणि असे लिहू शकतात अशाप्रकारे नोड 1 हा X1 Y1 वर स्थित आहे आणि नोड 4 हा X4Y4 वर स्थित आहे तेव्हा इथे आपण हे फक्त 2 डायमेन्शनल घेतलेले आहे त्याचप्रमाणे तुम्ही वरील इक्वेशन मध्ये डाव्या बाजूला घेऊन हे इक्वेशन इक्वल टू 0 करू शकतात याचप्रमाणे तुम्ही इतर इक्वेशन X2Y2 आणि X3Y3 साठी सुद्धा मिळवू शकतात आणि तुम्हाला r1 r2 r3 असे रेडियस मिळतात आणि ते तुम्ही मध्ये मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ने दाखवू शकतात

तेव्हा आयडियल परिस्थितीमध्ये हे आपण म्हणतो आहे त्याप्रमाणेच होणार आहे मुळतः इथे X4Y4 अशी कॉर्डीनेट ची जोडी या इक्वेशन चे समाधान करते तेव्हा मी इथे असे लिहू शकतो की X4Y4 या कॉर्डीनेट ची जोडी या इक्वेशन चे समाधान करते आणि जर X4 Y4 या कॉर्डीनेट ची जोडी या इक्वेशन चे समाधान करत असेल तर ते नोड 4 चे लोकेशन आहे अशाप्रकारे आपण ही पद्धत वापरून नोड चे लोकेशन शोधू शकतो या पद्धतीला ट्रायलेटरेशन असे म्हणतात इथे फक्त तुम्हाला X4Y4 हे कधी तंतोतंत बरोबर मिळणार नाही ते स्थिर असणार नाही हीच समस्या आहे कडून आणि म्हणून RSSI ही पद्धत वापरून X4Y4 फिक्स करणे हे फारच कठीण आहे आणि RSSI या पद्धतीचे हेच मोठे लिमिटेशन आहे आणि त्यामुळे याचा परिणाम अंदाजे अंतर मोजतो त्याच्या अचूकतेवर होतो कारण RSSI पद्धत वापरल्यामुळे तिथे बरीच अयोग्यता असते म्हणून तुम्ही RSSI जे वाचत आहे त्यावर विश्वास ठेवू नका कारण तुमचे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला अवघड होईल तेव्हा इथे साधारणतः यासंदर्भात निश्चित अशी एरर आहे त्याला रेंज एस्टिमेशन एरर असे म्हणतात शेवटी आम्ही तुम्हाला काय सांगत आहोत तर हे मेटॅलिक मेडियम मध्ये होणाऱ्या रिफ्लेक्शन मुळे होते तेव्हा तुम्ही ठेवलेल्या रीडर आणि टॅग च्या वातावरणामुळे तुम्हाला कधीही स्थिर अशी RSSI ची व्हॅल्यू मिळणार नाही आणि जर तुम्हाला स्थिर अशी व्हॅल्यू मिळालीच नाही तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही आणि त्यामुळे तिथे एरर येईल तर RSSI चा प्रॅक्टिकली उपयोग करणे हे अवघड आहे ही एक गोष्ट आहे तसेच दुसरे कारण काय आहे तर तिथे दुसरे काही पर्याय आहेत का साधारणतः जर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नसेल म्हणजेच ते इक्वल टू 0 0 होत नसेल तर तिथे कदाचित प्रत्येक नोड पासूनच्या मेजरमेंट मध्ये काही एरर येत आहे तेव्हा अशावेळी तुम्ही काय करतात तर मुळतः ही स्क्वेअर एरर आहे आणि ती अशी आहे तेव्हा आता तुमचे ध्येय म्हणजे ही स्क्वेअर एरर लोकेशन एस्टिमेशन मध्ये कमी करणे असे आहे तेव्हा आता तुमचे ध्येय सुधारित करा म्हणजेच इथे RSSI मेजरमेंट मध्ये बऱ्याच कारणांमुळे अचुकते साठी समस्या येतात मी माझे ध्येय सुधारित करत आहे आणि आता माझे नवीन ध्येय असे आहे की आपल्याला X4Y4 असे शोधायचे आहेत की ज्यामुळे स्क्वेअर एरर कमी होईल तर हे असे सगळे तुम्हाला करायचे आहे हे कधीही झिरो येणार नाही हे लक्षात ठेवा RSSI ही का चांगली कल्पना नाही याचे मी तुम्हाला अजून काही कारणे सांगतो तेव्हा इथे याच्या कमी किमतीमुळे आणि चिप हार्डवेअर मुळे हार्डवेअर एरर येते आणि या हार्डवेअर एरर वेगवेगळ्या टॅग वर वेगवेगळे RSSI वाचत असते तुम्हाला अपेक्षित असते कि टॅग योग्य वाचले गेले पाहिजेत तसेच मोठ्या संख्येने मध्ये टॅग वाचले गेले पाहिजेत जर अँटिना चा रेडिएशन पॅटर्न सर्क्युलर पोलारिझेशन असेल तर तुमचे मोठ्या संख्येत टॅग यशस्वीपणे रीड केले जातील इथे RSSI संबंधित हे आव्हान नाही तर आव्हान असे आहे की तुमचे बरेच टॅग रीड होतील पण प्रत्येक वेळी RSSI ने रीड केलेली व्हॅल्यू ही वेगवेगळी असेल खरेच हे आव्हान आहे आणि या समस्येचे बरेच कारणे आहेत आणि तुम्ही नेहमीच असे समजू शकत नाही की रेडिएशन पॅटर्न हा खरंच ओमनी डायरेक्शनल आहे तेव्हा इथे तुम्ही असे समजू शकत नाही किंवा खात्रीने म्हणू शकत नाही की एका डायरेक्शन ला लोब व्यवस्थित वाढत आहे पण दुसऱ्या डायरेक्शन ला कदाचित तो लोब तेवढा वाढत नसेल मग अशा परिस्थितीत आरएसएसआय अचूकपणे वाचण्याशी संबंधित अडचणी येऊ शकतात ही एक गोष्ट आहे तसेच मी तुम्हाला ओमनी डायरेक्शनल रेडिएशन पॅटर्न बद्दल सांगितले आहे म्हणजेच रेडिएशन पॅटर्न सिग्नल स्ट्रेंथ वर आयोग्य परिणाम करते आणि म्हणून RSSI अफेक्ट होते तेव्हा याला काय पर्याय आहे जर तुम्ही काय पर्याय आहे हा प्रश्न विचारला तर इथे असा पर्याय आहे की तुम्ही शक्य असलेले जास्तीत जास्त RSSI रीडिंग मिळवा तेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी जर तेच प्रयोग पुन्हा पुन्हा करत राहिले तर तुमची एरर कमी होऊ शकते तेव्हा प्रदीर्घ काळासाठी रीडिंग घेऊन काही पॅटर्न निरीक्षण करा आणि अशा प्रकारे काही प्रमाणात तुम्ही एरर कमी करू शकतात अशाप्रकारे हा पर्याय वापरून आपण लोकलायझेशन च्या हेतूसाठी RSSI वापरू शकतो तसेच इथे दुसरे सुद्धा काही पर्याय उपलब्ध आहेत जसे की थेरॉटिकल दृष्टीकोन आणि तसेच प्रसिद्ध असलेली रे ट्रेसिंग मेथड ज्यामध्ये आपण आसपासच्या मटेरियल चे इनडोर फ्लोर प्लान रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट वरून अंदाज काढू शकतो तुम्ही इतर जास्तीत जास्त शक्य असलेली माहिती वापरू शकतात आणि हे सर्व वापरून तुम्ही काही प्रमाणात RSSI ची व्हॅल्यू फिक्स करू शकतात तर हे सर्व अशाप्रकारे RSSI संबंधित आहे शेवटी तुम्हाला हे देखील माहीत असायला हवे की बऱ्याच आर फ आयडी रीडर कडून उपलब्ध असलेला फेज हा सुद्धा टॅग च्या लोकलायझेशन साठी महत्त्वाचा पॅरामिटर ठरू शकतो आपण येथे पाहुयात या पिक्चर मध्ये मी इथे हे आर एफ आय डी रीडर दाखवले आहे आणि या बाजूला हे टॅग दाखवले आहे आणि हा रीडर व टॅग एकमेकां पासून r अंतरावर आहेत आणि इथे ट्रान्समीटर अँटिना कडून निघालेली वेव्ह पूर्ण अंतर r वर प्रवास करून आर एफ आय डी रीडर अँटिना कडे येते आणि पुन्हा r या अंतरावर बॅकस्कॅटर होते म्हणून इथे त्या वेव्ह ने प्रवास केलेले एकूण अंतर 2r इतके होते इथे बॅकस्कॅटर झालेले डॉटेड लाईन ने दर्शवले आहे नेहमी टॅग डेटा बॅकस्कॅटर करतो कारण टॅग ला बॅटरी नसते आणि इथे मुळतः टॅग चे तीन प्रकार आहेत तिथे काही ऍक्टिव्ह टॅग असतात तसेच पॅसिव टॅग असतात आणि बॅटरी असिस्टेड पॅसिव टॅग असतात या टॅग ला बॅटरी असते आणि तिथे काही खास आर एफ आय डी टॅग देखील आहेत हे टॅग काळजीपूर्वक पहा आणि ते कसे वेगळे आहेत ते समजून घ्या अशाप्रकारे टॅग चे तीन प्रकार आहेत म्हणून इथे मी या केसमध्ये पूर्णपणे पॅसिव्ह टॅग घेत आहे आणि तो इन्फॉर्मेशन बॅकस्कॅटर करत आहे तुम्हाला माहित आहे की हा लेम्बडा असा दिला जातो आणि इथे c ही लाईट ची वेलोसिटी आहे आणि f ही फ्रिक्वेन्सी आहे आणि हा लेम्बडा आहे तेव्हा एकूण फेज थिटा असा असेल इथे हे म्हणजेच फेज रोटेशन आहे जेव्हा आपण ट्रान्समिशन करतो तेव्हा तुम्हाला मिळतो आणि जेव्हा तुम्ही रिसिव्ह करतात तेव्हा तुम्हाला मिळतो तसेच टॅग ला स्वतःचे θtag फेज रोटेशन असते हे स्वतःला रीडर च्या बाजूला स्पष्ट करतात तर θtag स्वतःला टॅग च्या बाजूला स्पष्ट करतो फेज बेस्ड लोकलायझेशन मध्ये चांगली गोष्ट ही आहे की फेज स्वतः पिरिऑडिक फंक्शन आहे आणि त्याचा पिरेड 2 पाय रेडिअन्स आहे आणि या अंतरावर ते रिपीट होते ते कॅरियर इन्फ्रारेड वेव्हलेंग्थ च्या निम्मे असते पण तुम्ही हे करू शकतात कारण खरेतर हे पिरिऑडिक फंक्शन आहे आणि इथे तुम्हाला फेज सोबत पूर्ण स्टेबल लोकलायझेशन मिळते आणि मी तुम्हाला पुन्हा एक पेपर सांगतो ज्यामध्ये फेज बेस्ड अॅप्रोच लोकलायझेशन साठी वापरलेला आहे आणि त्यामुळे आर एफ आय डी टॅग चे अचूक लोकलायझेशन होते तुमच्याकडे एक अँटिना असलेली किंवा बरेच अँटिना असलेली यंत्रणा असू शकते जेव्हा तुम्ही मल्टिपल अँटिना साठी जातात तेव्हा ही केस बऱ्याच प्रमाणात RSSI सारखीच असते तिथे आपण रिसिव्हर चे 3 नोड घेतले होते आणि त्यातील 1 नोड चौथ्या नोड चे लोकेशन फिक्स करण्यासाठी वापरला होता जेव्हा तुम्ही मल्टिपल अँटिना वापरतात तेव्हा त्या सर्व अँटिना कडून फेज ची इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर ट्रायलेटरेशन इक्विवलेंत करा आणि त्यासाठी साधे जॉमेट्री कल टेक्निक्स वापरा आणि तुम्हाला असे दिसेल की फेज वापरून तुमचा टॅग लोकलाईज झाला आहे तसेच दुसरा ऍप्रोच म्हणजे तुम्ही एकच अँटिना वापरून लोकलायझेशन पाहू शकतात हे पेपर्स फार अलीकडे प्रकाशित झालेले आहेत जिथे फेज बेस्ड अॅप्रोच वापरून आर एफ आय डी टॅग चे लोकलायझेशन बद्दल चर्चा केलेली आहे जर तुम्ही फेज वापरत असाल तर या समस्या साठी फार चांगला एरिया आहे आणि इथे चांगले सोल्युशन देखील उपलब्ध आहेत खरे तर यामुळे फार स्टेबल लोकलायझेशन शक्य आहे बॅक पोज चे असे म्हणणे आहे की टॅग 12 5 cm इतक्या अचूकतेने लोकलाईज करता येतो आणि बऱ्याच एप्लीकेशन साठी हे फार चांगले आहे तेव्हा अशाप्रकारे आपण आर एफ आय डी टॅग च्या लोकलायझेशन मध्ये काय आव्हानं आहेत ते पाहिले